मी हे सर्किट कॉपी करतो पुन्हा आता तुम्ही VO VGSचे मूल्यांकन करा या सर्किटबद्दल तुम्ही असा विचार करू शकता की VSमुळे हा VGSतयार होतो आणि हा VGS इथे VOतयार करेल येथे फ्लो होणारा करंट अर्थातच gmVGSआहे आणि आपल्याला या RL च्या अक्रॉस चे व्होल्टेज मिळवायचे आहे त्यानंतर आपल्याकडे या रजिस्टर आणि या ब्रांच मधील करंट ची विभागणी आहे तर तो करंट RDभागिले RD प्लस सिरीज मध्ये कनेक्ट असलेल्या RLआणि C2च्या इम्पीडन्स यांची बेरीज अशा प्रकारे दिला आहे तर हा करंट इथे दर्शविला आहे जो यामधून वरच्या दिशेने फ्लो होत आहे तर RL च्या अक्रॉस वास्तविक व्होल्टेज VOम्हणजे याचा नकारात्मक भाग गुणिले RLअसे आहे जे gmVGS गुणिले j C2 गुणिले RDRL भागिले 1 प्लस j C2 RDRL असे लिहिले जाऊ शकते आता पुन्हा असे गृहित धरु की C2शॉर्ट आहे म्हणजेच याचा अर्थ काय तर आपण V0इवैल्यूएट केला आहे जेव्हा आपण असे म्हणतो की C2शॉर्ट आहे तर याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे इथे हा कॅपेसिटन्स C2असो किंवा शॉर्ट सर्किट असो V0ची व्हॅल्यू सारखीच राहील आणि तुम्ही बघू शकता की इथे जर C2 RDRL हे 1 पेक्षा खूप जास्त असेल तर आपण येथे या 1 कडे दुर्लक्ष करू शकतो कारण या इमेजनरी पार्ट ची मैग्निटूड खूप जास्त असेल आणि मग हा j C2 रद्द होईल आणि आपल्याला काय मिळेल ते म्हणजे RDRL म्हणजेच RDआणि RL हे या कंट्रोलड करंट सोर्स ला पॅरलल असतील तर ही आपल्याला हवी असलेली स्थिती आहे आत्तापर्यंतचे हे सर्व आउटपुट व्होल्टेज शी संबंधित आहे आता याचा संबंध तुम्ही मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे कॅपेसिटर आणि त्याच्या अक्रॉस असलेले रेजिस्टन्स मिळवण्यासाठी त्याचे मूल्यांकन कसे करावे यासोबत जोडू शकता तुम्ही सोर्स झिरो बनवा VS झिरो सेट करा हा VGS देखील झिरो होईल कारण तेथे VSनसल्यामुळे हाVGS देखील झिरो होईल आणि हा gmVGS देखील झिरो बनतो म्हणजे याचा अर्थ हा ओपन सर्किट बनतो तर आपल्याकडे काय आहे आपल्याकडे एक कॅपेसिटर C2आणि RDआणि RL आहे तर कॅपेसिटर C2च्या अक्रॉस RDआणि RL चे सिरीज कॉम्बिनेशन आहे आणि याचा अर्थ हाच आहे जर मी रीऐक्टन्स च्या स्वरूपात हे वेगळ्या पद्धतीने पुन्हा लिहिल्यास 1j C2म्हणजे कपॅसिटर चे रीऐक्टन्स हे त्याच्या अक्रॉस असलेले रेजिस्टन्स जे RD RLआहे त्यापेक्षा खूप कमी असणे आवश्यक आहे तर अशाप्रकारे आपण C2 निवडू शकतो आणि पूर्वीप्रमाणे C2चे कन्स्ट्रैन्ट कॅल्क्युलेट करताना C2हा विशिष्ट कॅपेसिटन्स C0पेक्षा कितीतरी मोठा असणे आवश्यक आहे आणि व्यावहारिक सर्किटमध्ये जरी तुम्ही दहा पट C0 वापरला तरी ते सहसा ठीक असते आतापर्यंत V0 च्या बाबतीत हे अगदी बरोबर आहे परंतु मी दर्शवित असलेल्या या विशिष्ट C2च्या निवडी बाबत थोडीशी समस्या उद्भवू शकते ती काय हे मी दाखवणार आहे याVDचे मूल्यांकन करूया जो ट्रान्झिस्टर च्या ड्रेन आणि सोर्स दरम्यान आहे जो इन्क्रिमेंटल VDआहे येथे सर्व काही इन्क्रिमेंटल आहे हे इन्क्रिमेंटल इक्विवलेंत सर्किट आहे मी ते तसे केल्यास ते काय असेल तर हाVD म्हणजे RD आणि या सिरीज ब्रांच चे पॅरलल कॉम्बिनेशन आणि यातून फ्लो होणारा हा करंट आहे तर VDVGSम्हणजे मायनस gmगुणिले RD गुणिले RLप्लस 1 jC2 भागिले RD RL आणि 1 jC2 या सर्वांची बेरीज आहे तर पूर्वी आपल्याजवळ VO साठी न्यूमरेटर मध्ये फक्त RL होता जर आपण या एक्सप्रेशनकडे पाहिले तर याचा अर्थ म्हणजे ड्रेन व्होल्टेज ची मैग्निटूड आउटपुट व्होल्टेज मैग्निटूड पेक्षा जास्त असेल आणि हे विशेषतः असे आहे जर RD खूप मोठा असेल तर पुन्हा मी हे मायनस gmगुणिले RD गुणिले 1प्लस jC2RLभागिले 1प्लस jC2RDRL अशाप्रकारे लिहिले आहे तर आता आपल्याकडे 1 हा अतिरिक्त घटक आहे जर RD खूप मोठा असेल तर ड्रेन व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजपेक्षा बरेच जास्त असू शकते जोपर्यंत इन्क्रिमेंटल इक्विवलेंत सर्किटचा प्रश्न आहे तोपर्यंत इथे कोणतीही समस्या नाही जर तुम्ही आधीची अट पूर्ण केली तर आपल्याला V0ची वैल्यू मिळेल जे मायनस gmगुणिले RD गुणिले RDआणि RLचे पॅरलल कॉम्बिनेशन गुणिले VGSअसे आहे परंतु प्रत्यक्षात आपल्याला देखील ट्रांजिस्टर च्या अक्रॉस चे व्होल्टेज फार जास्त नको आहे कारण शेवटी ते नॉन लिनीअर डिव्हाइस आहे आणि यामुळे नॉन लिनीऐरिटी उद्भवू शकतात तर या बाबतीत आपल्याला दोन्ही अटी पूर्ण कराव्या लागतील म्हणजेच आपल्याला इथे हे व्होल्टेज VO च्या बरोबरीचे पाहिजे ते VOपेक्षा जास्त मोठे नसावे या बाबतीत आपल्याला दोन्ही अटी पूर्ण कराव्या लागतील आपल्याला हे 1 पेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे आणि हे सुद्धा 1 पेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे म्हणजेच C2RL हे 1 पेक्षा खूप जास्त असणे आवश्यक आहे आणि C2RDRL हे 1 पेक्षा कितीतरी अधिक असणे आवश्यक आहे आणि आपण इथे स्पष्टपणे बघत आहात की C2 च्या संदर्भात ही अधिक चांगली स्थिती आहे आणि जर RDआणि RLजवळ जवळ समान असतील हे दोन्ही जवळ जवळ समान आहेत जर RD हा RLच्या बरोबरी चा असेल तर हे त्याच्या दुप्पट असेल म्हणजे ही मोठी समस्या नाही परंतु RDजर RLपेक्षा दहा पटीने जास्त असेल तर काय होईल की ही अट पूर्ण होऊ शकेल आणि ही पूर्ण होणार नाही तर सामान्यत आउटपुट साईडला तुम्ही C2RL हे 1 पेक्षा खूप जास्त आहे ही कंडिशन सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करा मी हे सर्व कॅल्क्युलेशन वापरण्याचे कारण हे निश्चित करणे आहे की हे आउटपुट व्होल्टेजसाठी नाही आपण जर ही कंडिशन सॅटिस्फाय केली तरीसुद्धा आउटपुट व्होल्टेज अगदी योग्य प्रकारे मिळेल हे फक्त ड्रेन सोर्स सिग्नल व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजच्या बरोबरीचे आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आहे म्हणून मी आशा करतो की हे निकष कसे आले हे आपल्याला नक्की समजले असेल मुळतः हे बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स कोर्समध्ये टाईम कॉन्स्टंट इवैल्यूएट करण्यासारखे आहे मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कृपया यांची पुन्हा उजळणी करा या गोष्टी अस्खलितपणे करण्यासाठी तुम्हाला साइनसॉइडल स्टेडी स्टेट अनालिसिस किंवा फेसर अनालिसिस माहित असणे आवश्यक आहे आणि एकदा आपण हे केल्यावर आपल्याला बहुतेकदा आढळणाऱ्या फर्स्ट ऑर्डर सर्किट्स साठी या गोष्टी समजल्यानंतर निकष खरोखरच सोपे आहेत तुम्ही योग्य व्हॅल्यू चे कॅपेसिटर मिळवा त्याच्या अक्रास चे रेझिस्टर मिळवा आणि हे सुनिश्चित करा की कॅपेसिटिव रीएक्टन्स रेझिस्टन्सन्स पेक्षा खूपच जास्त आहे कॅपेसिटिव्ह रिएक्टन्स रेझिस्टीव्ह रिएक्टन्स पेक्षा खूपच लहान आहे आता एक शेवटची गोष्ट जेव्हा आपल्याकडे बरेच कॅपेसिटर असतात तेव्हा आपण काय करतो तर सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपण सर्वच कॅपेसिटर साठी एकत्रपणे संपूर्ण ट्रान्सफर फंक्शन कॅल्क्युलेट करू शकतो परंतु यामुळे एक्सप्रेशन खूपच गुंतागुंतीचे होऊ शकते तर तुम्ही काय कराल ते खालील प्रमाणे आहे म्हणजे तुम्ही एकावेळी एकच कॅपेसिटर घ्या आणि त्या कॅपेसिटर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना इतर कॅपेसिटर शॉर्ट आहेत असे समजा अशा प्रकारे तुम्हाला फक्त फर्स्ट ऑर्डर सर्किट्सचा विचार करावा लागेल आणि या यापैकी प्रत्येकासाठी आपल्याला फक्त इनइक्वलिटी दिली जात आहे असे म्हटले आहे की कपॅसिटर मोठे असावे म्हणून आपण ते त्यापेक्षा दहा किंवा वीस पटीने मोठे घेऊ आणि सर्व काही ठीक होईल